सिक्युअर सिस्टम्स अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या या व्याख्यानास नमस्कार आणि आपले स्वागत आहे म्हणून मागील दोन व्याख्यानांमध्ये आम्ही स्टॅकमधील एका विशिष्ट असुरक्षतेचा आक्रमणकर्ता अटैकर द्वारे कसा उपयोग केला जाऊ शकतो याकडे पाहिले होते आधीच्या व्याख्यानात आम्ही रिटर्न टू लिबसीच्या हल्ल्याकडे अटैक पाहिले होते जिथे हल्लेखोर स्टॅकमध्ये उपस्थित असलेला बफर ओव्हरफ्लो करतो आणि लिबसी लायब्ररीमधील एका विशिष्ट फंक्शनने रिटर्न पत्त्याची अड्रेस जागा बदलतो मग शेवटचे व्याख्यान आम्ही हल्ल्याच्या प्रगत प्रकारांकडे पाहिले होते जिथे हल्लेखोर केवळ लिबसीमधील फंक्शन्सपुरता मर्यादित नाही परंतु एक पेलोड तयार करू शकतो जो जवळजवळ कोणत्याही अनियंत्रित निर्देशांची अंमलबजावणी करतो आणि हल्लेखोर आरओपी प्रोग्रामच्या किंवा रिटर्न ओरिएंटेड प्रोग्राम संकल्पनेद्वारे करतो तर हे हल्ले कार्यक्रमांवरील काही सर्वात प्रगत हल्ले आहेत या व्याख्यानात आम्ही अशा आरओपीला प्रतिबंधित करण्यासाठी आणि लिबसीवरील हल्ल्यांवर परत जाण्यासाठी एएसएलआर किंवा अॅड्रेस स्पेस लेआउट रँडमॉईझेशन म्हणून ओळखल्या जाणार्या संकल्पनेकडे पहात आहोत तर ASLR चा परिणाम समजून घेण्यासाठी आम्ही हल्लेखोरांकडून होणार्या या हल्ल्यांकडे लक्ष देऊ म्हणून हल्लेखोरांची योजना खालीलप्रमाणे आहे आपण असे म्हणावे की एखाद्या अनुप्रयोगासाठी अॅप्लिकेशन application शोषण तयार करायचे आहे समजा येथे अॅप्लिकेशन ऑपरेटिंग सिस्टम असेल आणि उदाहरणार्थ अनुप्रयोग अॅप्लिकेशन application म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कर्नल म्हणूनच आक्रमणकर्त्याने केली पाहिजेत अशी पहिली गोष्ट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कर्नलमधील असुरक्षा शोधणे तो ज्या प्रकारे करतो आहे तो सोर्स कोड पाहण्याद्वारे किंवा ऑपरेटिंग सिस्टम कर्नलवर लागू होणार्या पॅचमधील काहीतरी लक्षात घेऊन आणि या पॅचपैकी एखाद्यामध्ये असुरक्षितता आहे किंवा पॅच प्रत्यक्षात विशिष्ट असुरक्षिततेचे निराकरण करतात किंवा तिसरा मार्ग म्हणजे सीव्हीई अनुसरण करणे तर एकद्या सोर्स कोड मध्ये त्याला एखादी विशिष्ट असुरक्षितता आढळल्यानंतर पुढील कार्य म्हणजे एक्सिक्यूशन खराब करण्यासाठी या असुरक्षाचा वापर करणे पुढील भाग या विशिष्ट अनुप्रयोगात दुर्भावनायुक्त कोड इंजेक्ट करण्यासाठी या असुरक्षाचा वापर करणे आहे उदाहरण म्हणजे जो अनुप्रयोग अॅप्लिकेशन application घडणार आहे तो म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कर्नल दुर्भावनायुक्त कोड शेल प्राप्त करू शकेल ज्यात मूळ रूट root सुविधा आहेत आता आम्हाला माहिती आहे की आक्रमणकर्त्याने मूळ रूट root विशेषाधिकारांसह शेल मिळविला आहे की नाही तर त्याला संपूर्ण सिस्टमचे संपूर्ण नियंत्रण मिळते आता या पाठ्यक्रमात आम्ही अभ्यास केलेल्या शेवटच्या तीन हल्ल्यांमधून आम्हाला काय समजते ते आहे की हल्लेखोर लिहितात असे पेलोड पत्त्यांवर अवलंबून असते उदाहरणार्थ आरओपी हल्ल्यात हल्लेखोरांना ही गॅझेट लिबसी लायब्ररीत कुठे आहेत हे अचूक पत्ते माहित असणे आवश्यक आहे तर उदाहरणार्थ या प्रकरणात हल्लेखोरांना ग्रंथालयात गॅझेट 1 गॅझेट 2 गॅझेट 3 आणि गॅझेट 4 चा पत्ता कुठे आहे हे माहित असणे आवश्यक आहे तर हल्लेखोरांचा असा समज आहे की एखाद्या विशिष्ट सिस्टममध्ये त्याला ही गॅझेट सापडली असेल तर तो हल्ला यशस्वी होईल आता अॅड्रेस स्पेस लेआउट रँडमाइझेशन किंवा एएसएलआर कार्य करते जेणेकरून हल्लेखोरांना अशी गॅझेट्स शोधणे कठीण होईल एएसएलआर ने जे प्राप्त केले ते हे आहे की ते अॅप्लिकेशनचा पत्ताना सहजगत्या जागा देते त्याद्वारे हल्लेखोरांना विशिष्ट पत्ते मिळविणे कठिण होते तर उदाहरणार्थ या आकृतीमध्ये जसे आपण येथे पाहत आहोत जे एकाच अनुप्रयोगाच्या तीन वेगवेगळ्या घटनां साठी मेमरी लेआउट दर्शविते तर आम्ही येथे काय पाहतो ते म्हणजे आपण अनुप्रयोग रन करत असताना प्रत्येक वेळी मेमरी लेआउट बदलतो उदाहरणार्थ आपण येथे एक विशिष्ट लायब्ररी घेऊ ज्याला ADVAP123 म्हणून ओळखले जाते अनुप्रयोगाच्या पहिल्या भागाच्या दरम्यान हे एखाद्या विशिष्ट ठिकाणी उपस्थित आहे दुसर्या रन दरम्यान ADVAP123 दुसऱ्या ठिकाणी आणि तिसर्या रन मध्ये तिसरे स्थान आणि अशाच प्रकारे उपस्थित राहते म्हणूनच अनुप्रयोगाच्या प्रत्येक रन मध्ये स्थान बदलत आहे म्हणून गॅझेट्स ज्या ठिकाणी असतील तेथे नेमके स्थान ओळखणे आक्रमणकर्त्यास अवघड आहे ज्यामुळे आरओपी हल्ले होण्यापासून रोखले जाईल तर एएसएलआर ही नवीन संकल्पना नाही ती लिनक्स पेक्स प्रोजेक्टने २००१ मध्ये सुरू केली होती आणि २०१२ किंवा २०१३ पासून ती बर्रीच सामान्य झाली आहे आणि ऑपरेटिंग सिस्टममध्ये बायडीफॉल्ट ती जोडली गेली आहे विंडोज आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आता बायडीफॉल्ट एएसएलआरला समर्थन देतात लिनक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये एएसएलआर लायब्ररीची ठिकाणे ढीग स्टॅक इत्यादी प्रत्येक अॅप्लिकेशनच्या कार्यासह सहजगत्या बनवते तर जर तुम्ही सध्याची लिनक्स सिस्टम खासकरुन उबंटू प्रणाल्यांमध्ये असाल तर तुम्ही ही विशिष्ट फाईल बघू शकता तुमच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एएसएलआर सक्षम आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही ही फाइल प्रोक सिस् कर्नल यादृच्छिक वा स्पेस procsyskernelrandomize va space क्रॅक करू शकता तर या विशिष्ट फाईलची 3 मूल्ये 0 1 किंवा 2 असतील 0 म्हणजे एएसएलआर त्या विशिष्ट सिस्टीममध्ये अक्षम होतो तर 2 मध्ये उच्चतम पातळीवर सहजगत्या असते 1 च्या मूल्यासह जे साध्य केले जाते ते म्हणजे स्टॅकची स्थिती आपोआप बनविली जाते त्याचप्रमाणे व्हीडीएसओ सामायिक मेमरी क्षेत्रे आणि इतरांचे स्थान आपोआप असतात 2 च्या मूल्यासह याचा अर्थ असा आहे की हे 1 ने प्राप्त केलेले सर्व आपोआप प्राप्त करते तसेच डेटा विभागातील स्थान देखील आपोआप बनते तर बहुतेक लिनक्स सिस्टममध्ये 2 ही डीफॉल्ट सेटिंग आहे तर कृतीत एएसएलआर कडे पाहूया तर आपण काय करू शकता ते आपण एखादा विशिष्ट प्रोग्राम रन करू शकता त्या प्रोग्रामचा पीआयडी शोधून काढा आणि आम्ही आधी पाहिल्याप्रमाणे त्या विशिष्ट प्रोग्रामची मेमरी स्पेस या विशिष्ट कमांड कॅट प्रोक पीआयडी द्वारे प्रक्रिया नकाशे cat procPID of that processmaps ने पहा आणि आपणास मेमरी नकाशा मिळेल आता जर तुम्ही तोच प्रोग्राम पुन्हा रन कराल तर तुम्हाला एक वेगळी पीआयडी मिळेल आणि त्या नव्या प्रोसेस चे नकाशे पाहिल्यास तुम्हाला दिसेल की हा अॅड्रेस मॅपमध्ये बदल आहे आणि एएसएलआर मुळे हा बदल घडून येत आहे उदाहरणार्थ आपण लायब्ररी लिबसी लायब्ररी घेऊ तर पहिल्या रन मध्ये लिबसी लायब्ररी 0xb75d000 या ठिकाणी उपलब्ध आहे दुसर्या रनमध्ये तीच लिबसी लायब्ररी 0xb75de000 वर उपलब्ध आहे अशाप्रकारे आम्ही पाहतो की अनुप्रयोगाच्या एप्लिकेशन application प्रत्येक रन सोबत अनुप्रयोगाचा मेमरी पत्ता त्या अनुप्रयोगाचा व्हर्च्युअल नकाशा बदलत आहे आता आभासी पत्त्याचा नकाशा बदलल्यामुळे गॅझेटची स्थाने बदलली जातील म्हणूनच आक्रमणकर्त्याने तयार केलेला आरओपी स्पेस हल्ला सर्वकाळ कार्य करणार नाही तर आपल्या लिनक्स प्रॉक्स साठी आपण या विशिष्ट फाईलमध्ये etcsysctl conf संपादित करुन खरोखर एएसएलआरचे मूल्य बदलू शकता आणि जर आपण खरोखर ही ओळ कर्नल राँडमाइझ वा स्पेस सारखी kernel randomize va space जोडली आणि 0 1 किंवा 2 चे मूल्य निर्दिष्ट केले तर आपल्या विशिष्ट प्रणालीसाठी एएसएलआर समर्थन सुधारित केले जाऊ शकते तर आता एएसएलआरच्या अंतर्गत बाबींकडे पाहू हे समजण्यासाठी आम्हाला ग्रंथालये पुनर्स्थित करण्यायोग्य कशा केल्या जातात हे माहित असणे आवश्यक आहे मूलभूतपणे हे साध्य करण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे लोड टाइम रीलोकिएटेबल म्हणून ओळखले जाते आणि दुसरे पीआयई किंवा पीआयसी म्हणून ओळखले जाते जे क्रमशः पोझिशन इंडिपेंडेंट एक्झिक्युटेबल आणि पोझिशन इंडिपेंडेंट कोड आहे लोड वेळेत बदलण्यायोग्य मुख्य कार्यक्षमता लोडरवर अवलंबून असते जेथे लायब्ररी लोड होते तेव्हा लोडर लायब्ररीतून जाईल आणि प्रत्येक पत्ता योग्य प्रकारे समायोजित करेल जेणेकरून लायब्ररी योग्य अपेक्षेने कार्यान्वित एस्कीक्यूट executes होईल पीआयसी तंत्रात समान उद्देश साध्य करण्यासाठी सापेक्ष संबोधणे विस्तृतपणे वापरले जाते म्हणून आम्ही लोड टाइम रीव्होकॅटेबल तसेच पीआयसी एक्झिक्यूटेबल या दोन्ही गोष्टींकडे अधिक तपशीलांवर पाहू तर आपण लोड टाइम रीकोकेटेबल ने सुरू करू या आणि अशी लायब्ररी तयार करू इच्छित आहोत असे समजू हे आपण तयार केलेली लायब्ररी आहे यात मायलीब इंट mylib int नावाच्या एका ग्लोबल व्हेरिएबलचा समावेश आहे आणि त्यात दोन फंक्शन्स सेट माइलीब इंट set mylib int आहेत जे मूलत एक पॅरामीटर एक्स घेते आणि त्या विशिष्ट मूल्यावर आपले ग्लोबल व्हेरिएबल सेट करते आणि दुसरे फंक्शन गेट माइलीब इंट get mylib int सध्याचे रिटर्न व्हॅल्यू मिळवते जे ग्लोबल डेटा मायलीब इंट mylib int आहे तर आता आपण येथे दर्शविल्याप्रमाणे जीसीसी वापरुन ही लायब्ररी संकलित करू शकता आता बाय डिफॉल्ट किमान माझ्या कंपाईलरमध्ये ते या विशिष्ट सिंटॅक्ससह संकलित करीत आहे यामुळे लोड टाइम रीलोकेटेबल कोड तयार होईल आता हा विशिष्ट कोड या लिंकवरुन निर्देशिका स्त्रोत रीलकॉगट relocgot मधून देखील मिळविला जाऊ शकतो लोड टाइम रीकोकेटेबल कोड कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी आम्ही हे लायब्ररी ऑब्जेक्ट डम्प वापरुन डिसेसेम्बल करतो आणि आम्ही यापैकी एका फंक्शनचे मूल्यांकन करतो जे सेट मायलिब इंट आहे set mylib int म्हणून जसे आपण येथे पाहत आहोत ते सेट मायलिब इंट्सच्या सूचना आहेत आणि पहिल्या दोन सूचना त्या विशिष्ट कार्यासाठी स्टॅक फ्रेम तयार करतात येथे असलेली तिसरी सूचना या ठिकाणी ईबीपी अधिक 8 मधील अस्तित्वातील एक्सची सामग्री कंटेन - content हलवते जी या विशिष्ट फंक्शनचा मूलत युक्तिवाद अर्गुमेट argument आहे तर एक्स चे युक्तिवाद अर्गुमेट argument ईएएक्स रजिस्टरकडे मूव्ह केले नंतर एक्सची ची सामग्री कंटेन - content ग्लोबल मायलीब इंट mylib int मध्ये संग्रहित केली जावी हे करण्यासाठी आमच्याकडे ही मुव्ह इन्स्ट्रक्शन आहे जिथे ईएएक्स रजिस्टर 0X0 वर हलवले आहे कंपाइलरने हे 0X0 ठेवले आहे कारण ही लायब्ररी लोड टाईम रीलोकॅटेबल लायब्ररी आहे पुढे जेव्हा आम्ही एखादा प्रोग्राम हि विशिष्ट लायब्ररी वापरून प्रत्यक्षात जेव्हा कार्यान्वित एस्कीक्यूट executes करतो तेव्हा आपण काय होते ते पाहतो तर आपण असे करतो की एखादा प्रोग्राम बनवून त्याला या विशिष्ट लायब्ररीत लिंक करा आणि नंतर त्या प्रोग्रामवर जीडीबी वापरा लक्षात घ्या की मायलिब इंटचा mylib int वास्तविक पत्ता येथे भरला नाही आहे तो प्रत्यक्षात 0X0 आहे तर जे अपेक्षित आहे ते आहे की जेव्हा हे लायब्ररी लोड होते लोडर या प्रत्येक फंक्शनमधून जाईल आणि जेथे 0एक्स0 आहे तेथे मायलीब इंटच्या वास्तविक पत्त्यासह त्यास पुनर्स्थित केले जाईल तर हे साध्य करण्यासाठी ग्रंथालयात विशेष विभाग आहे जो लोडरला लोड होण्याच्या वेळेस ऑब्जेक्ट फाईल कोणत्या स्थानांमध्ये सुधारित करणे आवश्यक आहे हे निर्धारित करण्यास परवानगी देईल तर हा विशिष्ट विभाग रीलोकॅटेबल टेबल म्हणून ओळखला जातो तर आपण ही कमांड रीडएल्फ आर लिबमाइलीब एसओ readelf r libmylib so वापरुन मिळवू शकतो म्हणजेच हे आपण तयार केलेली लायब्ररी आहे तर लक्षात घ्या की येथे आपल्या अनेक नोंदी आहेत परंतु आमच्यासाठी दोन मनोरंजक प्रविष्ट्या पहिल्या आणि दुसर्या आहेत म्हणून या प्रत्येक प्रविष्टी लोडरमध्ये सुधारणा करणे आवश्यक असलेल्या लायब्ररी कोडमधील अचूक स्थान निर्धारित करते लक्षात घ्या की मायलीब इंट mylib int अचूक दोन ठिकाणी वापरली गेली आहे एक येथे येथून येथे फंक्शन सेट मायलिब इंट set mylib int येथे आहे आणि दुसरे स्थान या ठिकाणी गेट मायलिब इंट get mylib int आहे या प्रत्येक ठिकाणी या विशिष्ट सारणीत प्रवेश आहे तर लक्षात घ्या की आपल्याला ज्या ठिकाणांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते ऑब्जेक्ट फाईलमधील ऑफसेट 473 आणि 47d वर आहेत तर आपण पाहू शकता की 473 स्थान या 0X0 शी संबंधित आहे तर हे जाणून घ्या की हे ऑफसेट 472 वर आहे म्हणजेच ए 3 472 आणि 473 च्या ऑफसेटवर आहे जे विशिष्ट 0 शी संबंधित आहेत लक्षात घेण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे तो प्रकार म्हणून या प्रकारांपैकी प्रत्येक 32 बिटचा आहे अशाप्रकारे जेव्हा हि विशिष्ट लायब्ररी लोड होते लोडर या सारणीकडे पहात असतो आणि या टेबलमधील प्रत्येक ओळीतून जात असे तो या स्थानाद्वारे 473 वर जाईल जे या 0X0 शी संबंधित आहे हे येथे एक 32 बिट मूल्य आवश्यक आहे हे निर्धारित करेल आणि हे मूल्य mylib int शी संबंधित आहे आणि म्हणूनच ते mylib int साठी योग्य पत्ता प्राप्त करेल आणि 0X0 ला mylib int च्या वास्तविक पत्त्यासह पुनर्स्थित करेल त्यामुळे लोडर प्रत्यक्षात आपले कार्य करत आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण एक छोटासा प्रोग्राम जोडू शकतो जो लिहू शकतो जो या विशिष्ट लायब्ररीत जोडला जाईल जो त्या प्रोग्रामचे संकलन करेल आणि त्या विशिष्ट प्रोग्रामला डीबग करण्यासाठी खालीलप्रमाणे जीडीबी वापरेल तर मग आपण मेन मध्ये ब्रेकपॉईंट सेट करतो आणि मग जेव्हा ब्रेकपॉईंट हिट करतो तेव्हा आपण जीडीबीमध्ये सेट मायलिब इंट set mylib int डिससेम्बल करू तर या असेंब्ली कोड आणि असेंब्ली कोडमधील फरक लक्षात घ्या ग्रंथालयाचे संकलन केल्यावर हा असेंब्ली कोड कंपायलर संकलित करतो जेव्हा लोडरने अॅड्रेस स्पेसमध्ये लायब्ररी घातल्यानंतर रनटाइममध्ये हा असेंब्ली कोड प्राप्त होतो टीप येथे समान सूचना आपल्याकडे पुश ईबीपी मोव्ह स्टॅक पॉईंटर बेस पॉईंटर आणि त्यासारख्या आहेत त्याच सूचना येथे उपलब्ध आहेत परंतु हे देखील लक्षात घ्या की या निर्देशात उपस्थित 0एक्स0 हा पत्ता बी७एफटीएफ५एफ८ सह बदलले गेले आहे जो मायलीब इंटचा वास्तविक पत्ता आहे तर लोडरने आपल्या कार्यात काय यश मिळवले आहे ते लक्षात घ्या त्याने या ठिकाणी शून्य बदलून मायलीब इंटच्या वास्तविक पत्त्याने बदलले आहे त्याचप्रमाणे आपण हे देखील तपासू शकता की या mylib int मध्ये mylib int देखील mylib int च्या खऱ्या पत्त्याकडे निर्देश करण्यासाठी बदलले आहे तर लोड टाइम रीलोकेटेबल तंत्राची मर्यादा अशी आहे की त्यात लोडिंगचा वेळ खूप कमी आहे कारण आपल्याकडे लोडर आहे जो प्रत्येक स्थानामधून जातो ज्यामध्ये सुधारित करणे आवश्यक आहे आणि त्या स्थानामध्ये शून्यांना वास्तविक स्थानासह भरते आणि स्थान देते दुसरे म्हणजे त्यास लिहिण्यायोग्य कोड विभाग आवश्यक आहे जो मूलत अडचणी निर्माण करू शकतो लोड टाइम रीकोकेटेबल तंत्राची तिसरी मर्यादा म्हणजे ते एक्झिक्युटेबल कोड सामायिक करणे प्रतिबंधित करते आम्ही याबद्दल तपशीलांमध्ये जाऊ शकत नाही परंतु ऑपरेटिंग सिस्टममध्ये लिहिल्यावर कॉपी नावाची एक प्रक्रिया आहे जिथे सामान्यतः लायब्ररी कोड सिस्टममधील सर्व प्रक्रियांमध्ये सामायिक केले जातात लोड टाईम रीकोकेटेबल कोडची तिसरी मर्यादा म्हणजे प्रत्येक प्रोग्राम कोडची स्वतःची सानुकूलित लायब्ररीची प्रत असावी तर आम्हाला व्यावहारिकदृष्ट्या हे नाही पाहिजे सराव मध्ये विशेषत डुप्लिकेशन टाळण्यासाठी मशीनमध्ये चालू असलेले सर्व प्रोग्राम्स सामायिक लायब्ररीची समान कॉपी वापरत असत उदाहरणार्थ लिबसी सिस्टममध्ये चालणारे सर्व प्रोग्राम्स लिबसी ची समान कॉपी वापरतात जेणेकरून रॅममध्ये लिबसी ची डुप्लिकेट बनू नये तथापि लोड टाईम रीलोकेटेबल मुळे प्रत्येक प्रोग्रामला लायब्ररीची अतिशय सानुकूलित आवृत्ती आवश्यक असते कारण अशा प्रकारच्या सामायिकरण शक्य होणार नाही लोड वेळेचे पुनर्वसन करण्यायोग्य तंत्रांचे बरेच तोटे पीआयसी किंवा प्रोग्राम करण्यायोग्य स्वतंत्र कोड तंत्र वापरून दूर केले जातात तर या विशिष्ट तंत्राने ग्रंथालये प्रक्रियेच्या आभासी अॅड्रेस स्पेसमध्ये बदलल्या जाऊ शकतात तर मूलभूतपणे येथे काय केले जाते ते म्हणजे कोडमधील प्रत्येक पत्ता बदलण्यासाठी लोडरवर अवलंबून न राहण्याऐवजी बर्याच सापेक्ष पत्त्याचा वापर केला जातो ग्लोबल ऑफसेट टेबल किंवा जीओटी टेबल म्हणून ओळखली जाणारी एक विशेष सारणी वापरली जाते तर आपण हे पाहू की हे पीआयसी कसे कार्य करते आणि व्हेरिएबलचा वास्तविक पत्ता सोडविण्यासाठी जीओटी टेबलचा उपयोग कसा केला जाईल तर असे समजू की आपल्याकडे अशी एक सूचना आहे जिथे आपल्याला व्हेरिएबलचा पत्ता या EDX रेजिस्टरवर हलवायचा आहे आता सामान्यत जीओटी शिवाय आम्हाला या विशिष्ट व्हेरिएबलचा वास्तविक पत्ता माहित असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच हि विशिष्ट सूचना नॉन रीलोकेटेबल कोड देईल आपल्याकडे ग्लोबल ऑफसेट टेबल असल्यास तीच एक सूचना खालीलप्रमाणे तीन सूचनांमध्ये रूपांतरित होईल प्रथम आम्ही ईडीएक्स नावाच्या रजिस्टरमध्ये जीओटी टेबलचा पत्ता लोड करतो मग आम्ही या रजिस्टर ईडीएक्स मध्ये एक ऑफसेट अधिक स्पष्टपणे टेबलमधील 16 बाइट्स चा ऑफसेट लोड करतो आता या ईडीएक्स प्लस १६ बाइट ठिकाणी जे अस्तित्वात आहे ते म्हणजे या विशिष्ट व्हेरिएबलचा वास्तविक पत्ता पुढे आपण या ईडीएक्स रजिस्टरची सामग्री विशिष्ट रजिस्टरमध्ये लोड करू अशा प्रकारे आपण पाहतो की व्हेरिएबलचा पत्ता EDX रजिस्टरमध्ये जे कोड न बदलण्यायोग्य बनविले आहे थेट लोड करण्याऐवजी आम्ही GOT टेबल वापरतो जीओटी टेबलमध्ये जिथे व्हेरिएबल्स असतात तिथे वास्तविक पत्ते असतात आणि म्हणूनच आम्ही जीओटी टेबलची सामग्री लोड करतो आणि ईडीएक्स च्या सामग्रीचा वापर करुन प्रत्यक्ष व्हेरिएबलवर थेट प्रवेश करतो तर आम्ही तयार केलेली आमची लायब्ररी घेऊ आणि हे GOT टेबल वापरण्यासाठी कंपाईलर कोड कसा उत्पन्न करतो ते पाहू तर आपण आपल्या दोन लायब्ररी फंक्शन्स सेट मायलिब इंट set mylib int आणि गेट मायलिब इंट get mylib int चा समावेश करण्यापूर्वी कोड घेऊ आणि विशेष म्हणजे या विशिष्ट ग्लोबल व्हेरिएबल मायलिब इंट mylib int चा समावेश आहे तर आम्ही लोड टाइम रीलोकेटेबल कोड असते तेव्हा काय होते ते पाहिले आता पीआयसी सह सेट मायलिब इंट साठी कोड खूप भिन्न दिसतो तर आपण पाहत आहोत की याव्यतिरिक्त i686 get pc thunk cx फंक्शनला कॉल आहे आणि त्याव्यतिरिक्त इतरही काही बदल आहेत तर अधिक तपशील पाहू तर प्रथम आपण कॉल इन्स्ट्रक्शन पाहतो जे मूलत या विशिष्ट फंक्शनला कॉल करते जे स्टॅक पॉईंटरची सामग्री ईसीएक्स रजिस्टरमध्ये साठवते आणि नंतर परत मिळते तर आपण येथे काय पहात आहोत ते म्हणजे या ईसीएक्स रजिस्टरमधील सामग्री आमच्याकडे या विशिष्ट निर्देशांचा पत्ता आहे आता आपण या ईसीएक्स रजिस्टरमधील सामग्रीमध्ये 1180 जोडा तर हे 1180 जीओटी टेबलचे ऑफसेट आहे तर ECX 1180 ही जीओटी टेबलचा ऑफसेट आहे पुढे आम्ही ईसीएक्स मधून 8 बाइट्स वजा करतो जी जीओटी टेबलमध्ये ऑफसेट आहे ज्यात मायलिब इंटचा वास्तविक पत्ता आहे तर मायलिब इंटचा हा वास्तविक पत्ता ईएक्स रजिस्टरमध्ये हलविला गेला आहे तिसरे आम्ही लक्षात घेतो की आम्ही ईडीएक्स रजिस्टरने निर्देशित केलेल्या ठिकाणी ईडीएक्स रजिस्टरची सामग्री संग्रहित करत आहोत तर लक्षात घ्या की ईएएक्स रजिस्टरमध्ये मायलीब इंटच्या योग्य पत्त्यावर पॉईंटर आहे म्हणूनच स्टोअर सूचना ईडीएक्स रजिस्टरची सामग्री मायलीब इंटच्या योग्य ठिकाणी संग्रहित करते तर जीओटी वापरुन पीआयसी तंत्र वापरण्याचे फायदे म्हणजे आपण लोड वेळ कमी केला आहे पूर्वीचे प्रकरण जेथे लोडर जागतिक डेटा वापरला जातो त्या प्रत्येक ठिकाणी लोडर बदलत राहतो येथे आम्ही एकच जीओटी टेबल वापरत आहोत जो जागतिक डेटासाठी योग्य पत्ता साठवते अशा प्रकारे लायब्ररी लोड करून ओव्हरहेड्स कमी होते शिवाय आपण कोड बदलत नसल्यास आम्हाला कोड विभाग लिहिण्यासाठी आवश्यक नाही हे लोड टाइम रीलोकेटेबल तंत्र मूल्याच्या वास्तविकतेसारखे नाही ज्यात कोड सेगमेंट लिहिण्या योग्य आवश्यक आहे पुढे आम्हाला प्रत्येक प्रोग्रामसाठी सानुकूलित लायब्ररीची आवश्यकता नसल्यामुळे आम्ही सिस्टममध्ये विविध प्रोग्राम दरम्यान लायब्ररी खरोखर सामायिक करू शकतो हे सर्व फायदे जीओटी टेबलमुळे प्राप्त झाले आहेत जीओटी टेबल डेटा विभागात उपस्थित आहे आणि आपल्याला माहिती आहे की डेटा विभाग लिहिण्यायोग्य आहे म्हणून लोड वेळेला लोडरला जे काही सर्व करण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे जा आणि जीओटी टेबलमध्ये भरा या विशिष्ट योजनेची कमतरता म्हणजे आता रनटाइम ओव्हरहेड्स वाढले आहेत एखाद्या विशिष्ट व्हेरिएबलवर थेट जाण्याऐवजी आता आपल्याला जीओटी टेबलमधून वास्तविक व्हेरिएबल शोधण्याची आणि नंतर त्या विशिष्ट व्हेरिएबलवर अप्रत्यक्ष प्रवेश करणे आवश्यक आहे ज्यामुळे रनटाइम वाढेल आपण जीओटी बरोबर काम करण्याचे उदाहरण पाहू आपण हे माझे लहान उदाहरण घेऊ जेथे माझा जागतिक डेटा आहे मायग्लोब ३२ ने इनिशिअलाइज् केले व प्रोग्रॅममधे आम्ही जागतिक डेटासह 5 ने वाढवित आहोत आणि ते मूल्य परत करतो कंपाईलर जीओटी टेबल जनरेट करण्यासाठी आम्हाला कंपाईल वेळी अतिरिक्त पर्याय निर्दिष्ट करणे आवश्यक आहे जो शेअर्ड एफपीक shared -fpic आहे या विशिष्ट प्रोग्रामसाठी असेंब्ली कोड असे दिसते इथे डेटा विभाग आला आहे ज्यामध्ये मायग्लोब आहे आणि त्याला कोड मिळाला आहे text विभागांतर्गत आहे म्हणून लक्षात घ्या की कंपाईलरने ही अतिरिक्त कार्ये तयार केली आहेत i686 get pc thunk cx जे पुढील निर्देशांचा पत्ता ईसीएक्स मध्ये आवश्यकपणे लोड करते आम्ही पाहतो की ही विशिष्ट सूचना ईसीएक्स रजिस्टरमध्ये जीओटी टेबलची ऑफसेट जोडते मग आम्ही जीओटी टेबलमधून ईएएक्स रजिस्टरमध्ये मायग्लोब ग्लोबल व्हेरिएबलचा अचूक पत्ता लोड करतो आणि शेवटी आम्ही अप्रत्यक्षपणे ईएएक्स रजिस्टरमध्ये मायग्लोब ग्लोबल डेटा लोड करू शकतो तर या चार सूचनांनंतर आम्ही शेवटी ईएएक्स रजिस्टरची सामग्री लोड करण्यास सक्षम आहोत या विशिष्ट कोडचे पृथक्करण यासारखे काहीतरी दिसते म्हणून आम्ही पाहतो की या जागतिक डेटा मायग्लोबचा एक डेटा विभाग आहे आणि कोड विभाग या विशिष्ट विभागातून प्रारंभ होतो ज्यास मजकूर विभाग म्हणून दर्शविले जाते आम्ही येथे पाहत आहोत की आपल्याकडे विश्लेषण करावयाच्या या महत्वाच्या सूचना आहेत म्हणून आपण पहात असलेली पहिली सूचना म्हणजे या गेट पीसी थन्क get pc thunk ला कॉल आहे हा कॉल काय करतो ते येथे या विशिष्ट फंक्शनवर उडी मारते स्टॅक पॉईंटरची सामग्री या ईसीएक्स रजिस्टरमध्ये हलवा अशा प्रकारे ईसीएक्स रजिस्टरमध्ये या विशिष्ट निर्देशांचा पत्ता अॅडल इंस्ट्रक्शन आहे या निर्देशात आम्ही काय करतो ते या ईसीएक्स रजिस्टरमध्ये जीओटी टेबल ग्लोबल ऑफसेट टेबलचे ऑफसेट जोडणे आहे तर आता ईसीएक्स रजिस्टरमध्ये जीओटी टेबलची सामग्री आहे आता आम्ही जीओटी टेबलमध्ये आणि ते ईसीएक्स मध्ये ऑफसेट घेतो आणि सामग्री ईएएक्स रजिस्टरमध्ये लोड करतो तर आता ईएएक्स रजिस्टरमध्ये मायग्लोबचा अचूक पत्ता आहे जो जागतिक पत्ता आहे आता आम्ही त्या वैश्विक डेटा मधील सामग्री ईएएक्स रजिस्टरमध्ये लोड करतो अशा प्रकारे या निर्देशांच्या शेवटी ईएएक्स रजिस्टरमध्ये मायग्लोबची सामग्री आहे जी 32 आहे आम्ही या सामग्रीमध्ये 5 समाविष्ट केली आणि हा विशिष्ट डेटा परत करतो आम्ही नुकतीच संकलित केलेली एरोड फाईलचे विविध विभाग निश्चित करण्यासाठी जर रीडएल्फचा वापर केला तर आपण पाहतो की 19 व्या विभागात जीओटी टेबल आहे तर हे ५८४ बाइटच्या ऑफसेटवर आहे आणि सुरुवातीस १५८४ चा पत्ता आहे पुढे आम्ही नंतर पुनर्स्थित करण्यायोग्य डेटा पाहू आणि जीओटी टेबलमध्ये या जागतिक डेटा मायग्लोबचा ऑफसेट पाहू शकतो म्हणून आता आम्हाला माहित आहे की पीआयसी तंत्रज्ञानाचा वापर करून वा लोड टाईम पुनर्स्थित द्वारे ग्रंथालय कसे पुनर्स्थित करता येते आता आपण एएसएलआर कसे कार्य करते ते पाहू तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमचे स्निपेट्स पहावे लागतील मूलत काय होत आहे ते म्हणजे जेव्हा ऑपरेटिंग सिस्टम लोड एल्फ बाइनरी या फंक्शनला विनंती करते तेव्हा जेव्हा आपण प्रक्रियेमध्ये बायनरी डेटा लोड करू इच्छित असाल किंवा सामायिक लायब्ररी विशिष्ट प्रक्रियेमध्ये लोड होते तेव्हा हे विशिष्ट कार्य केले जाते तर ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपल्याकडे असे कार्य असेल आणि महत्त्वाचे म्हणजे आमच्यासाठी एक अट आहे जिथे आम्ही हे यादृच्छिक वा स्पेस randomize va space एकापेक्षा मोठे आहे की नाही हे तपासतो तर आपण हे आठवत आहोत की लिनक्स सिस्टम मध्ये यादृच्छिक वा स्पेस randomize va space मध्ये 3 मूल्य 0 1 किंवा 2 लागतील जर मूल्य एक किंवा 2 असेल तर त्या विशिष्ट सिस्टमवर एएसएलआर सक्षम असेल तर एएसएलआर जर सिस्टमवर सक्षम असेल तर आम्ही या भागात विशिष्ट फंक्शन आर्च रँडोमाइझ ब्रेकची arch randomize break विनंती करतो जे मूलत येथे उपस्थित आहेत तर हे फंक्शन काय करते ते म्हणजे या यादृच्छिक श्रेणीची randomize range विनंती जे काही विशिष्ट यादृच्छिक पत्ता परत करते तर हा यादृच्छिक पत्ता येथे परत येईल आणि या यादृच्छिक पत्त्या वर लायब्ररी भरलेली आहे अशा प्रकारे आम्ही पाहतो की ग्रंथालय लोड करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम प्रक्रिया अॅड्रेस स्पेसमध्ये काही यादृच्छिक स्थान कसे वापरते पुढे लोडिंगच्या वेळी लोडर एकतर जीओटी टेबल भरायचा किंवा त्या विशिष्ट ठिकाणी जायचा आणि त्या जागतिक डेटामध्ये पत्ते भरा तर डेटा व्यतिरिक्त कार्य देखील पुनर्स्थित करण्यायोग्य केले पाहिजे पुढील व्याख्यानात आपण कार्ये पुनर्स्थित करण्यायोग्य कशी केल्या जातात ते पाहू